उदाहरणार्थ हे V12 आणि V21 आहे तर हा प्रत्यक्षात 1 point बिंदू आहे आणि हे 1amp आहे आणि हे pointबिंदू 2 आहे हे आहे हे आहे तर हे व्होल्टेज V12 आहे तर जर V12 10 व्होल्ट हे असेल तर V21 10 voltव्होल्ट असेल V12 बनवल्यास हे असे आहे हे 10 voltव्होल्ट असू शकते तर V21 10 voltव्होल्ट असेल हे समजण्यायोग्य आहे तर व्होल्टेज polarityपोलारीटी संदर्भ दिशेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आकाराचा वापर केला जातो व्होल्टेज V12 चा अर्थ लावला जाऊ शकतो मी पॉईंट 2 च्या संदर्भात संभाव्य बिंदू 1 सांगितले V12 आहे म्हणून तार्किकदृष्ट्या असे दिसते की V12 जर 10 volt व्होल्ट असेल तर V21 10 voltव्होल्ट होईल म्हणून V12 V21 तर पुढील स्पष्टीकरणाच्या हेतूने त्याच व्होल्टेजचे representationप्रतिनिधित्व आकृती 1 7 वर येईल उदाहरणार्थ तर येथे 1 बिंदू आहे तो 1 आणि 2 हा lampदिवा आहे याचा अर्थ तो 10 व्होल्ट आहे तर बिंदू 1 बिंदू 2 aboveवरील 10 व्होल्ट आहे त्याचप्रमाणे जर हे 1 असेल तर हे 2 आहे आता polarityध्रुवपणा बदलला आहे समजा हे आहे हे आहे तर हे झाले आहे आणि हे बनले आहे आणि हे बनले आहे म्हणून हे एक असू शकते ही एक ही गोष्ट आहे तर बिंदू 2 10 व्होल्ट बिंदू 1 aboveवरील आहे म्हणून जेव्हा जेव्हा याप्रमाणे चर्चा कराल तेव्हा त्यांचा referenceसंदर्भ बिंदू म्हणून घ्या जर असे दिलेले असेल तर याचा अर्थ असा की पॉईंट 1 जो टर्मिनल पॉईंट 1 हा बिंदू 2 10 व्होल्ट aboveवरील आहे आणि येथे हे 2 येथे आहे 1 परंतु 10 व्होल्ट याचा अर्थ पॉईंट 2 10 व्होल्ट बिंदू 1 च्या वर आहे हे समजण्यासारखा आहे हे टर्मिनल घेईल कारण तेथून reference point संदर्भ बिंदू सारखाच घेईल तर येथे हे बिंदू 2 10 व्होल्ट बिंदू 1 च्या वर आहे येथे हे बिंदू 1 बिंदू 2 च्या 10 व्होल्ट वर आहे हे समजण्यायोग्य आहे तर समान व्होल्टेज V12 चे दोन equivalent समतुल्य प्रतिनिधित्व एकतर हे प्रतिनिधित्व किंवा ते प्रतिनिधित्व दोन्ही एकमेकांच्या समतुल्य आहेत तर हे आता स्पष्ट केले आहे म्हणूनच सर्वसाधारणपणे 1 ते 2 मधील व्होल्टेज ड्रॉप 2 ते 1 म्हणजे व्होल्टेजच्या वाढीइतकेच आहे तर पुढील p पी किंवा आणि एनर्जी आहे तर सर्किट विश्लेषणामध्ये पी किंवा आणि एनर्जी गणना खूप महत्त्वाची आहे कारण केवळ करेंट आणि व्होल्टेज प्रत्यक्षात दोन्ही सर्व उद्देश पूर्ण करीत नाहीत कारण आउटपुट कदाचित पी किंवा एनर्जि असू शकतं उदाहरणार्थ समजा निवासस्थानी बल्ब तेथे ट्यूबलाइट आहे हे सर्व पी द्वारा दर्शविलेले आहेत म्हणून विद्युतदाबात व्होल्टेज आणि करेंट उपयुक्त व्हेरिएबल्स आहेत परंतु ते स्वतःच पुरेसे नाहीत एक कारण असे आहे की प्रणालीचे उपयुक्त आउटपुट बहुतेक वेळा विद्युत नसलेले असते आणि हे उत्पादन पी किंवा आणि उर्जेच्या बाबतीत सोयीस्करपणे व्यक्त केले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउटपुट किंवा जर विद्युत घटक किंवा उपकरणे घेतली तर त्यांचे पी किंवा आउटपुट कदाचित मर्यादित आहे कदाचित 40 वॅट्स 1000 वॅट्स परंतु ते मर्यादित आहे तर दुसरे कारण असे आहे की सर्व व्यावहारिक उपकरणांमध्ये पी च्या प्रमाणात मर्यादा असते किंवा ते फक्त काही उपकरणे हाताळू शकतात किंवा तपशील तेथे आहे काहीही बल्ब किंवा कोणताही प्रकाश किंवा पंखा असू शकतो हे पहा तर तेथे काही तपशील सापडतील आणि एक प्रभाव देणारा तपशील म्हणजे पी उदाहरणार्थ आपल्या अनुभवावरून सर्वजण जाणतात की 60 वॅटचा बल्ब 40 वॅटच्या बल्बपेक्षा जास्त प्रकाश देतो कारण 60 वॅट 40 वॅटपेक्षा पॉवरफुल आहे हे देखील माहित आहे जेव्हा आमची वीज देयके देतात तेव्हा प्रत्यक्षात वॅटच्या तासातील विद्युत उर्जेची भरपाई होते ठराविक कालावधीत किंवा विजेचे जे बिल दिले तर ते वॅट तासwatt hour साधारणत युनिटचे उच्च मूल्ये जे किलो वॅट तास आहेत तर कधीकधी या यमकांमध्ये अशी उर्जा परिभाषित केली जाते की ऊर्जा तासांद्वारे गुणाकार होते कारण ती वॅट अवर आहे तर आता व्होल्टेज आणि करंट संबंधित शक्ती आणि उर्जाशी संबंधित आहे कारण आता पी किंवा ऊर्जा आणि विद्युत प्रणालीशी संबंधित असणे आवश्यक आहे तर पी विस्तृत होणारे किंवा शोषक उर्जेचा वेळ दर आहे तर पी वॅट्समध्ये मोजले जाते तर गणिताच्या दृष्टीने p dw dt ज्याला आपण विस्तारित किंवा शोषक उर्जाचा time rateवेळ दर म्हणतो तर हे p dw dt आहे जेथे p मध्ये वॅट्सची शक्ती असते जूल मध्ये ऊर्जा आणि टी ही वेळ सेकंदात असते तर या समीकरणातून 1 wattवॅट आहे 1 wattवॅट 1 jouleजूल प्रति सेकंद तर पुन्हा एकदा शक्ती प्रत्यक्षात वॅट्समध्ये मोजली जाते तर गणितानुसार ही पी dw डीडब्ल्यू बाय dt डीटी आहे आणि त्या physics भौतिकशास्त्रामधून व्याख्या म्हणजे शक्ती म्हणजे ऊर्जा वाढवणे किंवा शोषण्याचा वेळ दर फक्त शक्ती लिहू नका उर्जेचा वेळ दर आहे नंतर ते योग्य नाही शक्ती लिहिण्याचा मार्ग म्हणजे ऊर्जा expandingवाढवणे किंवा absorbingशोषण्याचा time rateवेळ दर आहे म्हणून समीकरण १ १ हे Idqdt आहे तर 1 4 आणि 1 6 हे समीकरण 1 6 आहे म्हणून p dw dt हे समीकरण dw dq dq dt लिहू शकते dw dq आणि पाहिले आहे की ते V आहे आणि 1 1 समीकरण पासून I dq dt हे I आहे समीकरण 1 4 पासून ते dw dq v आहे तर p v i तर ही प्रत्यक्षात पी ही एक powerशक्ती आहे तर हे समीकरण 7 आहे मला असे वाटते की आता मला ते पुन्हा लिहावे लागणार नाही हे समजण्यासारखे आहे की dw dt हे त्यांच्या partial derivative पारशल डेरीवेटिवचैन नियम ऐवजी पारशल डेरीवेटिव लिहावे परंतु dw dq dq dt आणि dw dq v आणि dq जर ते dw dq v असेल तर ते समीकरण 1 4 आणि i dq dt जे समीकरण 1 1 पासून आहे तर p voltagecurrentव्होल्टेज करेंट तर समीकरण 1 7 पी दर्शवते किंवा मूलभूत सर्किट घटकांशी संबंधित आहे हे घटकातील विद्युत् घटक आणि घटकांमधील व्होल्टेज आहे म्हणूनच शक्ती टर्मिनलच्या जोड्याशी संबंधित एक प्रमाणात आहे आणि पी किंवा घटकांकडे वितरित केली जात आहे की घटकाद्वारे पुरविली जात आहे की नाही हे आमच्या गणितामधून सांगण्यास सक्षम आहे जर पी किंवा एक चिन्ह असल्यास हे मनोरंजक असेल तर हे समजून घ्यावे लागेल जर शक्तीकडे चिन्ह पी असेल किंवा त्यास deliveredवितरीत केले गेले असेल किंवा घटकाद्वारे absorbedशोषलेली केले असेल जर शक्ती चिन्ह असेल किंवा संख्यात्मक आणि इतर असेल तर याची आपल्याला सवय होईल आणि दुसरीकडे शक्तीकडे असे चिन्ह आहे ते म्हणजे घटकाद्वारे शक्ती पुरविली जात आहे परंतु पी पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक चिन्ह कधी आहे हे कसे समजेल तर हा प्रश्न आहे तर व्होल्टेजची polarity ध्रुवीयता आणि currentची दिशा पी चे चिन्ह निश्चित करण्यात मुख्य भूमिका निभावते तर याकडे पहा हे एक साधारण circuitसर्किट घटक आहे काहीतरी म्हणजे ते काहीतरी आहे तर current हे current आहे क्षमस्व हे टर्मिनल आहे या दिशेने current प्रवाह चालू आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष current टर्मिनलमध्ये प्रवेश करते तेव्हा हे काय करेल सध्याचे चिन्ह सकारात्मक असेल तर हा करंट टर्मिनल मध्ये प्रवेश करत आहे म्हणजे टर्मिनल वरुन current प्रवाह चालू आहे तर म्हणूनच शक्ती positiveसकारात्मक आहे म्हणजेच हा घटक खरोखर विद्युत शक्ती शोषून घेत आहे म्हणजे जेव्हा I टर्मिनल सोडत आहे किंवा टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर जेव्हा ते टर्मिनलमध्ये प्रवेश करेल तेव्हा सोडत नाही याचा अर्थ असा आहे की या दिशेने प्रवाह चालू आहे तर p v i आता हे टर्मिनलमध्ये प्रत्यक्षात दाखल होत आहे आणि जेव्हा करंट सोडेल तेव्हा ते टर्मिनल असेल चिन्ह त्याच वेळी समजू शकेल की i करंट घटक मधून जात आहे तर करंट टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे आणि जेव्हा करंट टर्मिनल सोडत असेल हे टर्मिनल सोडत आहे तर सध्याचे चिन्हे प्रतीक I दिशा घेईन ते negativeनकारात्मक असेल तर p vi v inverseव्युत्पन्न v आहे परंतु करंटसाठी एक चिन्ह बदल आहे तो असेल vi या गोष्टीची शक्ती absorbingशोषक आहे आणि या प्रकरणात घटक वीज पुरवठा करीत आहे कारण p v i तर येथे एक प्रवेश करत आहे कॉल टर्मिनल दुसरा टर्मिनल सोडत आहे जेव्हा ते enterप्रविष्ट करतेवेळी टर्मिनल चिन्हाचे वर्तमान चे चिन्ह असावे आणि टर्मिनल सोडताना ते असावे या विशिष्ट गोष्टी म्हणजे मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर p साठी किंवा passive साइन कॉन्व्हेन्शन वापरण्यासाठी reference polarityसंदर्भ ध्रुवीय आता current दिशेने सकारात्मक संकेत किंवा सकारात्मक चिन्हे मिळविण्यासाठी आणि ही दर खरोखर काहीच नाही तर करंटची दिशा आणि व्होल्टेजच्या ध्रुवपणाची आकृती 1 8 अ आणि बी मध्ये दर्शविलेल्या पुष्टीकरणासह निश्चित करणे आवश्यक आहे मी जे काही passive sign conventionनिष्क्रिय साइन कन्व्हेन्शन करंटद्वारे सांगितले ते व्होल्टेजच्या सकारात्मक ध्रुव्यातून प्रवेश करते आणि या प्रकरणात पी vi कारण हा प्रवाह त्यांच्या सकारात्मक ध्रुव्यातून प्रवेश करत आहे सकारात्मक ध्रुवीयपणामधून जेव्हा current प्रवेश करत असेल तेव्हा तर I साइन current चिन्ह ते म्हणून घेतले पाहिजे म्हणूनच पी vi या प्रकरणात current टर्मिनल सोडत आहे म्हणूनच घ्यावे म्हणूनच p vi म्हणून तर passive sign convention निष्क्रीय चिन्हाद्वारे करंट व्होल्टेजच्या positive polarityसकारात्मक ध्रुव्यातून प्रवेश करते आणि या प्रकरणात p vi याचा अर्थ vi 0 तर vi 0 सूचित करते की घटक शक्ती शोषक करते आणि p vi तर घटक या प्रकरणात vi negativeनकारात्मक कॉल करतात कारण आकृती बी प्रमाणे घटक प्रत्यक्षात वीज releasingसोडत किंवा supplyingपुरवित आहे संपूर्ण मजकूर किंवा या संपूर्ण कोर्स मध्ये passive sign convention निष्क्रिय चिन्ह अनुसरण केले जाईल तर मी पुन्हा एकदा सूचित करतो कारण नंतरचा टप्पा कोणत्याही समस्येचे निराकरण करेल ही दुसरी गोष्ट आहे मूलभूत गोष्ट सुरुवातीस असली पाहिजे जेणेकरून ते स्पष्ट असले पाहिजे म्हणजे जेव्हा current पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करते तेव्हा I पॉझिटिव्ह असावे पॉझिटिव्ह टर्मिनल सोडताना I negative नकारात्मक असावे म्हणून जेव्हा ते सकारात्मक असते तेव्हा ते घटक पी शोषून घेतात किंवा जेव्हा हे नकारात्मक घटक असतात vi म्हणजे पी पुरवठा किंवा वितरित करीत आहे म्हणूनच ते vi जेव्हा विद्युत् घटक एखाद्या घटकाच्या सकारात्मक टर्मिनलमधून प्रवेश करते तेव्हा passive sign conventionनिष्क्रीय चिन्ह satisfied समाधानी होते आणि p vi तथापि करंट negativeनकारात्मक टर्मिनलमधून प्रवेश करत असल्यास p vi याचा अर्थ असा की जर आकृती दुसर्या मार्गाने पाहिली तर मला असे वाटते की ते येथेही current negativeनकारात्मक टर्मिनलमधून जात आहे मी येथे बनविला आहे हा आणखी एक मार्ग आहे की current positive टर्मिनलमध्ये प्रवेश करतो तो I आहे तर p vi current एंटर negative नकारात्मक टर्मिनल आहे vi अन्यथा current पॉझिटिव्ह टर्मिनलमधून किंवा negativeनकारात्मक टर्मिनलमधून जात आहे सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो vi आहे कारण current positive सकारात्मक टर्मिनलमधून प्रवेश करत आहे current negative नकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करणे vi पॉझिटिव्ह टर्मिनल एलिमेंटमध्ये प्रवेश करणे पी शोषून घेत आहे किंवा नकारात्मक टर्मिनल घटकाद्वारे सध्या प्रवेश करणे पी पुरवित आहे किंवा वितरित करीत आहे मला आशा आहे की हे समजले असेल आवश्य तर सर्वसाधारणपणे लिहू शकता Absorbed powerवीज शोषली supplied powerपुरवलेल्या शक्तीची I12 I21 V V12 V21 अशा प्रकारे पी absorbed पी supplied पुरविली गेली आहे कारण उर्जेची शिल्लक किंवा उर्जा शिल्लक समान आहे आता ही satisfy असणे आवश्यक आहे आता त्या आकृतीकडे एक बिंदू पहा तो शोषक शक्तीसह घटकांची 2 प्रकरणे दर्शवितो येथे पहा पॉवर एंट्री सॉरी करंट एंट्री पॉझिटिव्ह टर्मिनल हे आणि हे 5 व्होल्ट आहे तर शक्ती काय असेल V 5 व्होल्ट आणि I 4 अँपिअर तर पॉवर 5 4 असेल म्हणूनच 20 वॅट्स कारण current एंटर पॉझिटिव्ह टर्मिनल आता हे बनवले आहे हे 2 हे आहे आणि ते येथे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये परंतु येथे देखील जर त्या करंटकडे पाहिले तर पॉझिटिव्ह टर्मिनलमधून प्रवेश होत आहे कारण करंट अशा प्रकारे जातो आणि अशा प्रकारे जातो तर या प्रकरणात फक्त थांबा तर या प्रकरणात हे आय 4 अँपिअर आहे तर हे असे आहे की करंट चालू आहे असे चालणे हे 4 अँपिअर आहे तर पॉझिटिव्ह टर्मिनलमधून प्रवेश करते आणि अशा वेळी येथे पॉझिटिव्ह टर्मिनलमधून प्रवेश करणे असेच होते तसेच हे 4 अँपिअर आहे तर शेवटी दोन्ही प्रकरणे सध्या पॉझिटिव्ह टर्मिनलवरुन प्रवेश करत आहेत परंतु येथे ही 1 2 आहे येथे देखील 1 2 आहे परंतु हे येथे आहे हे होते तर या प्रकरणात देखील p 5 4 म्हणून याचा अर्थ 20 वॅट्स तर दोन्ही प्रकरणांचे घटक शक्ती शोषून घेत आहेत म्हणून दोन्ही सर्किट लागू करतात ते शक्ती शोषून घेतात तर दोन्ही सर्किट प्रत्यक्षात शक्ती शोषून घेतात तर मला आशा आहे की हे समजले असेल तर दोन्ही सर्किट ते p 20 वॅट आहेत 5 4 येथे देखील 5 20 फक्त गोष्ट आहे करंट positive टर्मिनल मधून आत जात आहे तर हे थोडेसे माहित असले पाहिजे की नंतरच्या टप्प्यासाठी गोष्टी अधिक सुलभ होतील आता ही एक जर या घटकाकडे पाहिली तर वीज पुरवठा करणार्या घटकाची 2 प्रकरणे या प्रकरणात करंट negative नकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याचे पहा मी फक्त या गोष्टीसाठी करीन मी हे असे करीन जे हे 4 अँपिअर आहे अशा प्रकारे करंट एंटर करत आहे तर ही दिशा येथे दिली आहे तर प्रत्यक्षात करंट negative नकारात्मक टर्मिनलमधून प्रवेश करत आहे तर करंट निगेटिव म्हणून घेतले पाहिजे तर पी 4 5 तर 20 वॅट याचा अर्थ असा आहे की हा घटक खरोखर वीज पुरवठा करतो तसेच येथे देखील करंट निगेटिव टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर हे असेच चालले आहे तर करंट निगेटिव टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे हे येथे आहे म्हणूनच हे होईल 4 5 तर 20 वॅट याचा अर्थ पी निगेटिव आहे तर हा घटक पी पुरवठा करीत आहे तर हे प्रत्यक्षात घेतले आहे 20 वॅट आणि 20 वॅट तर आता लॉं ऑफ कनझरवेशन उर्जेच्या संरक्षणाच्या कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किट कायद्याचे पालन केले जाणे आवश्यक आहे या कारणास्तव काही वेळा मला आशा आहे की हे वाचनीय आहे कारण कोणत्याही वेळी त्या कारणास्तव त्याचे पालन करणे आवश्यक आहे सर्किटमधील शक्तीची बीजगणित बेरीज 0 असणे आवश्यक आहे म्हणून सामान्य सिग्मामध्ये लिहू शकता शक्ती 0 σp 0 आमचा अर्थ आहे सर्किटमध्ये बरेच व्होल्टेज स्रोत आणि बर्याच विद्युत घटक असू शकतात तर बर्याच घटनांमध्ये स्त्रोत शक्ती वितरीत केली जाईल आणि शक्ती शोषली जाईल तर एकूण वीज वितरित केली आणि पूर्ण शक्ती इतर प्रकारे मी ते ठेवू शकते पॉवर वितरित पॉवर वितरित किंवा पुरवठा वीज शोषली ० तर म्हणूनच पॉवरच्या बाबतीत देखील सिग्मा σp 0 म्हणजेच नंतर सर्व power summation पॉवर बेरीज नंतर ही वितरीत शक्ती शोषून घेतलेली शक्ती असे कसे म्हणतात ते नंतर दिसेल तर सिग्मा सर्वसाधारण सारांश 0 हे असे आहे तर हे समीकरण १ 8 हे सर्किटला पुरवलेली एकूण शक्ती शोषली जाणारी एकूण शक्ती आहे याची पुष्टी करते म्हणून सिग्मा p 0 लिहा अशी ही संकल्पना आहे हे उदाहरण नंतर जसे घेईल तसे घेईल आता सर्किट घटकाद्वारे पुरविल्या किंवा शोषलेल्या w उर्जाची गणना करण्यासाठी दहा वेळ टी 0 आणि टी एकत्रित पी म्हणून हे जाणून घ्या पॉवर dwdt म्हणून dw मी समजण्यासारखे लिहित नाही यापूर्वी पॉवर dwdt पाहिली आहे जर इंटेग्रट केले तर dw pdt असेल तर डब्ल्यू वेळ टी ० ते 2 pdtपरंतु p vi पर्याय येथे p vi म्हणूनवेळ t0 to tt आहे म्हणूनच ही ऊर्जा ही कार्य करण्याची क्षमता आहे तर ऊर्जा जूलमध्ये मोजली जाते तर डब्ल्यू मोजले जाते जौल मध्ये तर इलेक्ट्रिक पी किंवा युटिलिटी कंपन्या वॅट तास किंवा किलोवॅट तासात उर्जा मोजतात तर 1 वॅट तास 3600 जूल म्हणून मी या आणखी काही उदाहरणांकडे जाण्यापूर्वीच मला याची आशा आहे मला आशा आहे की हे समजले असेल मूलभूत संकल्पना current व्होल्टेज पी किंवा passive निष्क्रीय साइन कन्व्हेन्शन आणि नंतर पीच्या बाबतीत किंवा त्यास काय म्हणतात किंवा जे शोषून घेते किंवा वितरित केले जाते त्याचप्रमाणे व्होल्टेजच्या बाबतीत जे बिंदू इतर बिंदूपेक्षा जास्त आहे 1 पॉइंट प्रत्येक पॉईंटपेक्षा जास्त बिंदूपेक्षा जास्त आहे या सर्व गोष्टी आशेने समजल्या असतील म्हणून एक तास 3600 जूल आता त्या काही सोप्या उदाहरणांवर येऊ हे उदाहरण 1 आहे 5524 इलेक्ट्रॉन हे किती चार्ज दर्शविते तर प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे e 1 602 10 19 कोलॉम्ब आहे ज्याला हे माहित आहे की 5524 इलेक्ट्रॉन आहेत 1 602 10 19 कोलोम्ब प्रति इलेक्ट्रॉन 5524 प्रति इलेक्ट्रॉन तर शक्तीसाठी एकूण 8 849 10 16 कौलॉम्ब आहे येथे स्कॅनिंगसाठी थोडेसे कपात केली गेली आहे आता उदाहरण 2 तर हे खरंच coulombकोलंब आहे टर्मिनलमध्ये प्रवेश करणारे एकूण चार्ज हे पृष्ठ क्रमांक 17 वर आहे q 3tsin2πt मिली कोलॉम्ब तर करंट टी 0 4 सेकंदावर निश्चित करा खूप सोपी गोष्ट q दिल आहे तर हे जाणून घ्या की i dq dt तर ddt ऑफ 3 t sin 2ϕt तर हे 2πt आहे जर डेरीवेटिव घेतला तर is i 3 sin 2 pi t 6 pi t cosine of 2π t हे milli ampere मध्ये आहे कारण ते मुळात milli coulomb आहे म्हणून ते milli ampere मध्ये लिहीत आहोत तर t 0 3 secondsइथे t 0 3 second ठेवामग i 3 sin 2π0 3 6 pi 0 3 milli ampere गणना केल्यावर i 1 106 milli ampere t 0 4 second हे मिळेल तर येथे प्रत्यक्षात 0 कारण येथे मी t 0 3 घेतला आहे परंतु लिहिताना हे माहित आहे की ते 0 4 केले गेले आहे तर कोणताही गोंधळ होऊ नये तर हे येथे आहे हे माहित आहे की ही स्क्रीन आहे येथे सुधारणा करू शकत नाही तर हे प्रत्यक्षात 0 3 हेच असेल तर कोणताही गोंधळ होऊ नये तर म्हणूनच येथे t 0 तर पुढे टोटल चार्ज निश्चित करा उदाहरण 10 3 टर्मिनलमध्ये प्रवेश करणारे एकूण चार्ज निश्चित करा t 2 second and t 4 secondतर प्रवेश करणारा करेंट हा i 2 t2 t ampere असेल करेंट दिलेला आहे आणि टाइम स्पान t 2 ते 4 second आहे तर समीकरण 1 2 वापरुन i dq dt i dq dt मिळेल तर dqidt q इंटिग्रेशन ydt टाइम लिमिट t0 ते t आहे तर समीकरण 1 2 वापरुन हे मिळेल तर t0 दिले आहे t 2 आणि t 4 second t0 2 secondsतर t 2 ते 4 मध्ये 2 t 2 t dt जर इंटेग्रटे केल तर 2 by 3 t 3 t 2 by 2 limit 2 to 4 आहे हे उत्तर मिळेल जर simplifyसुलभ केलंमग q 31 33 coulomb मिळेलपुढचं उदाहरण हे 1 4 आहे चार्ज vs टाइम हे qt 0 जेव्हा t 0 पेक्षा कमी आहे आणि qt 2 2 100t जेव्हा t 0 Qt आणि it विरूद्ध वेळ प्लॉट करावे लागेल आणि ते क्यूटी आधीच दिली आहे फक्त ती शोधून प्लॉट करायची आहे मग दोन्ही प्लॉट करायचे आहेत सोल्यूशन हे it dqdt तर हे दिले आहे qt 0 जेव्हा टी 0 पेक्षा कमी आहे हे खरं तर ० पेक्षा कमी टी साठी देखील derivativeव्युत्पत्ती घेत असेल तर प्रत्यक्षात जेव्हा घेईल तेव्हा 0 पेक्षा कमी असेल म्हणजे सर्किटचा हा मागील इतिहास असाच काहीसा आहे नंतर transientक्षणिक मध्ये हे पहाण्याचा प्रयत्न करेल तो सर्किटचा मागील इतिहास आहे तर म्हणूनच हे गणिताचे रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व आहे जे त्याला ० पेक्षा कमी कॉल करतात तर या प्रकरणात qt 0 तर ० पेक्षा कमी टी साठी तर हे 0 आहे आणि जेव्हा qt 2 2 e टु दी पॉवर 100 t डेरिव्हेटिव्ह dqt dt घ्या तर येथे असे केल्यास ते 200 e टु दी पॉवर 100 t जेव्हा टी ० पेक्षा जास्त आहे आता qtक्यूटीचा प्लॉट आणि आकृती २ मध्ये दर्शविला गेलेला क्यूटी क्यूटीचा प्लॉट आधीपासून दिलेला आहे तर या प्रकरणात जर टी या अभिव्यक्तीमध्ये ठेवले तर टी 0 ठेवले तर e टु दी पॉवर 0 असेल तर वास्तविक 1 तर 2 2 0 मिळेल तर आलेख 0 पासून सुरू होईल आणि जेव्हा टी वाढत जाईल तेव्हा तो मिलिसेकंदात आहे शेवटी जेव्हा टी वाढत जाईल तेव्हा ती स्थिर स्थिती 2 पर्यंत पोहोचेल जेव्हा टी 0 पेक्षा जास्त टी वाढत आहे आणि टी वाढत आहे तेव्हा infinityअनंततेकडे झुकत आहे याचा अर्थ असा आहे की ही संज्ञा नाहीशी होईल फक्त 2 राहील तर म्हणूनच संदर्भ वेळ 2854 जवळ येत आहे आणि ते म्हणजे qt म्हणजे क्लोम्ब म्हणजेच २ कोलॉम्ब आणि current हा करेंट आहे जेव्हा टी ० करंट २०० अँपेअर आहे कारण जेव्हा टी ० ही टर्म १ आहे तर ती २०० आहे तर ती 200 पासून सुरू होत आहे आणि जेव्हा टी वाढत आहे जेव्हा टी हा वाढत आहे प्रत्यक्षात करेंट 0 च्या दिशेने येत आहे आणि जेव्हा टी infinityअनंताकडे जाईल तेव्हा ही टर्म नाहीशी होईल आणि 0 होईल तर steady state current स्थिर स्थितीत करेंट 0 होईल तर हे आहे वेळेच्या विरूद्ध या गोष्टीचा प्लॉट आणि qt विरूद्ध टाइम हा प्लॉट आहे तर चार्ज प्लॉट आणि हा करंटचा प्लॉट आहे तर उदाहरणार्थ दुसरे उदाहरण 1 5 एका घटकाद्वारे वाहणारे विद्युत् प्रवाह 0 पेक्षा मोठे t आणि 1 पेक्षा कमी टी साठी म्हणजे i एक अँपिअर आहे आणि दुसरी गोष्ट 1 पेक्षा जास्त टी साठी 3 t 2 ampere असेल आणि जेव्हा वर्तमान वेळ 0 आणि 1 मध्ये असेल तर current एक एम्पीअर आहे जो स्थिर असतो आणि जेव्हा टी 1 पेक्षा जास्त आहे तो 3 t 2 अँपिअर दिले आहे तर टी 0 सेकंदापासून ते टी 2 सेकंदापर्यंतच्या घटकात प्रवेश करणारे चार्ज शोधणे आवश्यक आहे तर टी 0 सेकंदापासून ते टी 2 सेकंदापर्यंत घटकामध्ये प्रवेश करणारे चार्ज हे निर्धारित करते तर हे जाणून घ्या की q t0 ते idt हे नुकतेच पाहिले आहे आणि t 0 to t 1 idt t 1 to t i dt नंतर 2 टाइम मध्यांतर टाईप करा आणि ही टी 1 आहे टी 1 एक सेकंद आहे तर 0 ते 1 तर टी 0 ते टी 1 तर ही टी 0 वास्तविक टी 0 आहे 0 आणि टी 1 ही एक सेकंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा 2 सेकंद असणे आवश्यक आहे तर आणखी एक म्हणजे टी 1 टू टी तर टी 1 पुन्हा एक सेकंद आहे हे एक आहे आणि टी 2 सेकंद आहे तर 2 मला आशा आहे की हे समजण्यासारखे आहे कारण जेव्हा हे टी टू टी समजत असेल तर त्यास दोन अंतराल एक 0 ते 1 आणि दुसरे टी 1 पेक्षा मोठे आहे परंतु दहा 0 ते 2 सेकंद असल्याचे शोधावे लागेल तर 0 ते 1 जे टी 0 0 आणि टी 1 1 आहे आणि नंतर t 1 ते t टी 1 1 नंतर 1 ते 2 सेकंद आणि टी 2 आयडी काय आहे ते idt आहे तर हे ० ते १ असे लिहिले जाऊ शकते i 1 dt कारण हे एक अँपिअर देत आहे तर i या प्रकरणात i 0 ते 1 मध्ये i एक अँपिअर तर म्हणूनच ते एक dt असते आणि जेव्हा एकापेक्षा मोठे असते तेव्हा ते 3 t 2 a असते तर 1 ते टी 1 टू परंतु 0 आणि 2 सेकंदात हवे आहे तर 1 ते 2 ते 3 t 2 dt ही सोपी गोष्ट परंतु मला आशा आहे की हे समाकलित कधी होईल हे समजले असेल आणि क्यू 8 कूलोम्ब मिळेल ही प्रत्यक्षात 8 सी 8 कलोम्ब आहे तर समजून घेण्यासाठी मी पुन्हा पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण आणि जर पहिल्याच वर्षी आरंभ झाला की तो दहा 0 मधील आहे आणि टी 0 0 टी 1 1 आहे परंतु चार्ज घटक प्रविष्ट करणे आवश्यक आहे टी 0 सेकंदापासून ते टी 2 सेकंदात परंतु प्रथम याचा विचार केला पाहिजे कारण ० ते १ तर हे एक अँपिअर आहे तर टी 0 ते टी idt आणि नंतर टी 0 याला यास एक टी 0 ते टी 1 म्हणायचे नंतर टी 1 ते टी टी 1 ते टी आणि नंतर 0 ते 1 तेथे करंट एक अँपिअर आहे तर एक dt म्हणजे ते one to 2 3 t 2 dt कारण अभिव्यक्ती 3 t 2 ते १ पेक्षा जास्त आहे परंतु एक ते १ आणि २ असा आहे 3 t 2 d dt हे इंटीग्रेट समाकलित केल्यास ते 1 7 होईल तर 8 कूलोम्ब मला आशा आहे की ही सोपी गोष्ट समजली असेल आता आणखी एक उदाहरण म्हणजे ते येथे पृष्ठ क्रमांक 19 आहे तर विद्युत् उर्जा एका प्रतिरोधकात 8 किलो ज्यूल प्रति मिनिट दराने उष्णतेमध्ये रुपांतरित होते ज्याद्वारे कॉल आणि आणि त्याद्वारे प्रति मिनिट 300 कोलॉम्ब दराने चार्ज वाहते तर रेझिस्टर टर्मिनलमध्ये व्होल्टेजमध्ये काय फरक आहे तर विद्युत् उर्जा एका रेसिस्टरमध्ये प्रति मिनिट 8 किलो जूल दराने उष्णतेमध्ये रुपांतरित होते आणि त्याद्वारे प्रति मिनिट 300 क्योलॉम्बच्या दराने वाहते जाणारे चार्ज तर रेझिस्टर टर्मिनलमध्ये व्होल्टेजमध्ये काय फरक आहे तर या प्रकरणात हे जाणून घ्या की v p i ते power याचा अर्थ असा की पीला प्रति मिनिट 8 किलो जूल दिले जाते तर ते 8 103आहे तर 1000 जूल प्रति मिनिट आणि क्यू दिले दिले आहे जे 300 कोलॉम्ब प्रति मिनिट तर हे प्रति मिनिट 300 कोलॉम्ब आहे तर ते 26 67 जूल प्रति कलोम्ब व्होल्टेज प्रति कौलॉम्ब व्होल्टेज हे आधी पाहिले आहेत तर v 26 67 व्होल्ट तर आणि आणखी एक गोष्ट आहे आणि उर्जा स्त्रोताने दिवाद्वारे वाहण्यासाठी 6 सेकंदासाठी 4 अँपिअरचा सतत प्रवाह भाग पाडला आहे जर प्रकाशाच्या स्वरूपात 4 किलो जूल दिले तर आणि उष्णता उर्जा दिवाच्या दिशेने व्होल्टेज ड्रॉप निश्चित करते तर हे सांगत आहे की उर्जा स्त्रोत दिव्याद्वारे वाहण्यासाठी 6 सेकंदासाठी 4 अँपिअरचा सतत प्रवाह करतो जर प्रकाश आणि उष्णता उर्जेच्या स्वरूपात 4 किलो जूल दिले तर दिवावरील व्होल्टेज ड्रॉप निश्चित करते तर एकूण चार्ज म्हणजे Q माहित आहे हे जाणून घ्या i dq dt तर सर्वसाधारणपणे ते लिहू शकता dq i dt म्हणून येथे डेल्टा eq i dt तर I 4 अँपिअर दिले गेले आहे हे 4 अँपिअर आहे आणि टाइम टी 6 सेकंदाचा आहे तर 4 6 म्हणजे 24 coulomb तर व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज तो संभाव्य फरक dwdqडीडब्ल्यू डीक्यू तर येथे v v in delta w by delta साठी लिहित आहोत तर त्याला 4 kil0 किलो जूल दिले जाते तर 4103∆q ने 24 कलोम्ब घेतला तर ते एक 166 67 व्होल्ट आहे 8 करेंट पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये i 4 cos 100πt अँपिअर असल्यास त्यास टी 4 मिलीसेकंदच्या घटकाला power deliveredवितरित शक्तीची गणना करा तर व्होल्टेज हे a v 3 i दिलेला आहे आणि एक एक्सप्रेसशन अभिव्यक्ती v 3 di by dt द्वारे दिली जाते तरहे असे आहे की टी 4 मिलिसेकंद इतक्या घटकाला वितरित केलेल्या शक्तीची मोजणी केली जाते जर करेंट त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करत असेल तर is i 4 cos100πt अँपिअर असेल आणि व्होल्टेज v 3 i आणि v 3 di डीटी असेल तर सोल्यूशन सोपे आहे v 3 I so 3 4 क्रॉस 100 pi t तर 12 cos 100πt म्हणून power p vi ही एक गोष्ट ऐका ज्या नंतर हे सामान्यतः DCडीसी सर्किट डीसी कोड असते परंतु मी घेतलेले sine cosineसाईन कोसाइन फंक्शनचे एक किंवा दोन सोपी उदाहरण आणि साइन कोसाइनच्या संदर्भात तपशीलवार साइन कोसाइन आणि सिंगल फेज पॉवर 3 फेज पॉवर तो एसी सर्किटवर येईल येथे फक्त त्या वेळेच्या फंक्शन पी किंवा या गोष्टीची भावना देण्यासाठी परंतु नंतर दिसेल की सिंगल फेज मध्ये सर्किट पी किंवा पॉवर कंप्यूटेशन वेगळे आहे आणि 3 फेज देखील काहीतरी मनोरंजक आहे परंतु येथे हे सोपे आहे केवळ भावना देण्यासाठी वेळेच्या कार्यासाठी दिले जाते परंतु हे फक्त थोडेसे ऊर्जा पी किंवा मूलभूत संकल्पना जाणून घेण्यासाठी आहे तर p vi बनविल्यास हे सर्व ते अभिव्यक्ती असेल तर ते 48 cos2 100 t असेल परंतु जेव्हा टी 4 मिलिसेकंद असेल ते 410 टु द पॉवर - t सेकंडआता t 4 millisecond त्यानंतर प 48 cos 2 मिळेल जेव्हा ते आत येईल तेव्हा p 4 603 watt मिळेल आता आणखी एक गोष्ट दिली आहे की v 3 di dt तर ते 3 आहे आणि dt di दिलं आहे i दिलं आहे 4 cos 100πt तर इथे i 4 cos100πt आहे डेरीवेटिवव्युत्पन्न घ्या v 1200 pi sin 100πt तर p v i तर ही व्ही चे एक्सप्रेशनअभिव्यक्ती आहे आणि हे आय 4 cos 100πt गुणाकार आहे आणि p 2400πsin 200πt ला t 4 मिलीसेकंद आहे जो 4 10 3 सेकंद आहे तो येथे t 4 10 3 ठेवा तो मिळेल 4431 8 वॅट म्हणजे 4 4318 किलोवॅट ही आणखी काही उदाहरणे नंतर दिसतील परंतु current आणि व्होल्टेजच्या वेळेच्या भिन्नतेबद्दल सर्व वेळ भिन्नता इतर गोष्टी सिंगल फेज वस्तूसाठी असतील परंतु डीसी सर्किट मूलभूत संकल्पना जाणून घेण्यावरच हे प्रथम लक्षात येईल नंतर मूलभूत कायदे मूलभूत प्रमेय हा transient आहे किंवा फक्त प्रथम ऑर्डर सर्किट हे पुढील कॉल करेल परंतु हे पॉवर करेंट असलेल्या सर्व गोष्टी वेळेत घेतल्या सुरवातीला त्या काही विशेष गुण देईल